तर रेझोनन्ससाठी जे काही थोडे सिद्धांत आहेत ते आपण पाहिले आहेत आता आपण एक साधे उदाहरण घेऊ तर ही एक साधी सीरिज RLC सर्किट आहे हे RL दिले आहे आणि हे 320 पिकोफॅरड आहे आणि जर ही पोलारिटी हवी असेल तर घेऊ शकता आणि हे व्होल्टेज 0 तर हे RLC सर्किट असेल जे आपल्याला करायचे आहे तर हे उदाहरण आहे Q 50 आणि f0175 kilo hertz किलो हर्ट्झ असल्यास रेझोनन्ससाठी L चे मूल्य शोधायचे आहे तसेच सर्किट करंट कॅपेसिटर व्होल्टेज आणि सर्किटची बँडविड्थ शोधा तर हा प्रॉब्लेम आहे हे सर्किट आहे आणि आपल्याला जे शोधायचे आहे ते सर्व येथेच दिले आहे तर सर्वप्रथम आपल्याला माहित आहे की रेझोनन्स फ्रिक्वेन्सी f012π √LC असते तर f0175 किलो हर्ट्झ दिले आहे तर ते 175 10312 π √LC आहे ज्याला आपण C म्हणतो तो 320 पिकोफॅरड दिला आहे 320 10 12 L ज्यातून L 2 58 मिली हेन्री मिळेल आता आपल्याला माहित आहे की XLLω म्हणून L आपल्याला ते 2 5810 3 मिळाले आहे हे हेन्री मध्ये आहे म्हणजे XL 2 5810 3 2π175 103 आहे तर ते 2840Ω इतके आहे तर क्वालिटी फॅक्टर Qω0 LR आहे तर ते R ω0 LQ असे सुद्धा देऊ शकतो तर फक्त ही सर्व मूल्य येथे भरा तर R 56 8 Ω मिळेल तर या मार्गाने प्रत्यक्षात आपल्याला L मिळाले ते म्हणजे 2 58 मिली हेन्री आणि जर f0 दिली असेल तर ही 2πf0 एक गोष्ट आहे येथे एक सुधारणा आहे येथे ω0 2π f0 आहे मला वाटते की एक 2π लिहायचा राहिला आहे फक्त हे उत्तर तपासा मला वाटते की हे उत्तर बरोबर आहे कदाचित मी हे चुकवले ते ω0 असेल तर Q 50 दिले आहे R ω0 LQ आहे हे कृपया तपासा आशा आहे की हे बरोबर आहे तर यापुढे हे एक R मिळाले नंतर रेझोनन्स सर्किटची इंपीडन्स असा आहे की रेझोनन्स XLXC म्हणून Z R हे 56 8 Ω आहे तर I0 VR म्हणून I0 0 8 Ω असेल म्हणून I0 14 96 मिली अँपिअर मिळाला तर VCI0ω0C म्हणजे याचा अर्थ न्यूमरेटर आणि डीनोमिनेटरला R ने गुणाकार केल्यास ते VC RI0 ω0C R असे होईल म्हणजे VC Q V असेल तर याचा अर्थ आपल्याला माहित आहे की RI0 V आणि 1ω0 C R Q आहे तर ते Q V असेल म्हणून कॅपेसिटर व्होल्टेज 50 0 85 असेल म्हणून 42 आणि बँडविड्थ ω2 ω1 आहे किंवा ती रेडियन पर सेकंड आहे किंवा हर्ट्झमध्ये f2 f1 आहे तर आपल्याला माहित आहे की Qω0 ω2 ω1 असते तेच आपण Q f0f2 f1 f0bandwidth असे सुद्धा लिहू शकतो म्हणून बँडविड्थ f0Q जेव्हा f0 च्या दृष्टीने घेतले तर ते हर्ट्झमध्ये आहे म्हणून 175 103Q 50 म्हणून 3 5KHz इतकी बँडविड्थ असेल आता उदाहरण 2 पाहू हे एक साधे उदाहरण आहे फक्त एक गोष्ट अशी आहे की इथे ω0 प्रत्यक्षात 2π f0 आहे मी कदाचित 2 pi चुकवले आहे फक्त उत्तर तपासा की नाही 2π घेतले आहे किंवा नाही तर ते 56 8 आहे फक्त तपासा तर पुढील एक आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटसाठी आहे R1 0 5 Ω आणि R3 0 5 Ω दिले आहे C16 मायक्रोफॅरड आणि C2 12 मायक्रोफारड L125 मिली हेन्री आणि L215 मिली हेन्री तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी संपूर्ण सर्किटचा Q आणि कॉइल 1 चे Q आणि कॉइल 2 चे Q वैयक्तिकरित्या शोधा तर हे सीरिज सर्किट आहे हा रेझिस्टर 0 5 Ω दिला आहे हे कॉइल 1 आहे त्याचा रेझिस्टन्स 0 5 Ω आहे इंडक्टन्स 25 मिली हेन्री आहे हे दोन कॅपेसिटर 6 मायक्रोफॅरड आणि 12 मायक्रोफॅरड्स सीरिजमध्ये आहेत आणि हे कॉइल 2 आहे त्याचा रेझिस्टन्स 1 5Ω आहे इंडक्टन्स 15 मिली हेन्री आहे हा प्रॉब्लेम आहे तर आता प्रश्न आहे सर्किटच्या इम्पेडन्सचा तर हा L 25 मिली हेन्री आणि हा 15 मिली हेन्री आहे यांचे हे एकूण समतुल्य आहे ज्याला L म्हणतात म्हणून ते 25 15 म्हणजे 40 मिली हेन्री आहे आणि हे दोन कॅपेसिटर सीरिजमध्ये आहेत म्हणजे ते पॅरलेल इन सीरिज रेझिस्टन्स मिळवण्याच्या समतुल्य आहे तर ते 6 126 12 असेल म्हणून हे 4 मायक्रोफॅरड असेल तर C 6 126 12 4 मायक्रोफॅरड मिळेल आणि मग आपल्याला माहित आहे की f012π √LC असते हे 12 40 मिली हेन्री आहे तर f012π√4010 3410 6 f0 104 8π हर्ट्झ किंवा ω0 2 5 103 रेडियन पर सेकंड मिळेल एकतर हर्ट्झ किंवा रेडियन पर सेकंड मिळेल तर आता संपूर्ण सर्किटचा Q हा Lω0R असेल तर L आपल्याला ही गोष्ट मिळाली आहे संपूर्ण सर्किटसाठी L हे 4010 3 आहे 5 10 3 रेडियन पर सेकंड प्रत्यक्षात हे 40 होईल ही माझी वर्ग नोट आहे म्हणून सर्व दुरुस्त्या केल्या आहेत आणि ज्या मी येथे स्कॅन केल्या आहेत तर हे 40 आहे हे प्रत्यक्षात 40 आहे हे येथे लिहिले आहे तर संपूर्ण सर्किटचा Q हा 40 आहे तर मला ते स्पष्ट करू द्या तर मग कॉईल1 चा Q हा L1 ω0 R1 आहे कॉईल1 साठी ω0 2 5 103 आहे ज्याला रेडियन म्हणतात या गोष्टीला काय म्हणतात ते रेडियन पर सेकंडआहे ते येथे दिले आहे आणि प्रत्यक्षात येथे L1 25 mH आहे तर येथे हे मला ते बरोबर करू द्यात ते L1 25 असेल 2 तर या प्रकरणात हे उत्तर 12 5 आहे ते प्रत्यक्षात 125 असेल तर फक्त तपासा फक्त मला ते अर्धे करू दे तर हे 25 आहे म्हणून हे रद्द केले आहे आणि हे 2 5 आहे तर उत्तर 125 असेल तर हे 12 5 नाही कारण ते 25 मिली हेन्री असून मी ते चुकीचे चूक घेतले होते ही माझी वर्ग नोट आहे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा ती प्रत्यक्षात दुरुस्त केली आहे तर त्याचप्रमाणे L2 ω0 L2 हा 15 मिली हेन्री आहे आणि ते 15 103 2 5 1031 5 असे असेल जर त्याची कॅल्क्युलेशन केली तर ते 25 असेल म्हणून कृपया हे सर्व 2 तपासा कृपया ते स्वतः करा पहा की सर्व कॅल्क्युलेशन बरोबर आहेत तर बँडविड्थ म्हणजे आपल्याला माहित आहे की band width f0Q तर या सगळ्या गोष्टी या मध्ये भरा f0 1048π हर्ट्झ मिळाले आहे तर येथे 1048π आहे आणि Q 40 मिळाले आहे जर ते अंदाजे केले तर ते 10 हर्ट्झ होईल तर हे बँडविड्थ आहे हे 125 नाही हे 40 आहे म्हणून हे अंदाजे 10 हर्ट्झ असेल तर हे एक आहे तर दुसरे उदाहरण आहे 5Ω रेझिस्टर असलेली कॉइल 50 मायक्रोफॅरड कॅपेसिटरसह सीरिजमध्ये जोडलेली आहे सर्किट 100 हर्ट्झवर रेझोनेट करते म्हणजे f0 100 हर्ट्झ कॉइलचा इंडक्टन्स शोधा जर सर्किट 200V 100Hz स्त्रोतामध्ये जोडलेले असेल तर कॉइलला वितरित केलेली पॉवर शोधा आणि आता शेवटचा कॅपेसिटर आणि कॉइल मधील व्होल्टेज आणि सर्किटची बँडविड्थ आहे ही गोष्ट शोधावी लागेल हे व्हिडीओ लेक्चर वाचतांना आधी ते लक्षात घ्या नंतर प्रॉब्लेम सोडवा तर हे सर्किट खूप सोपी गोष्ट आहे तर रेझोनन्समधे ω0 1√L C असतो हे माहित आहे तर 2π f01√L C म्हणून f0 हे 100 हर्ट्झ दिले आहे आणि C हा 50 मायक्रोफॅरड दिले आहे म्हणून 5010 6 फॅरड आणि तो L आहे म्हणून L 50 मिली हेन्री आहे आता रेझोनन्स करंट VR असेल कारण XL पहा तर करंट जास्तीत जास्त 2005 आहे म्हणून करंट 40 अँपिअर आहे आता I2 R मध्ये वापरली गेलेली पॉवर म्हणून 402 58000 वॅट्स 8 किलो वॅट तर या कॅपेसिटरमधील व्होल्टेज I XC आहे I हा 40 अँपिअर आहे आणि XC 1ω C C 50 मायक्रोफॅरड आहे तर 50 10 6 2π 100 तर ते सुमारे 80002π V येते अंदाजे हे 1273 तर कॉइल R j Lω चा इम्पेडन्स तर ते 5 j L आहे 50 10 3 2π 100 तर ते 5 j 31 4Ω आहे तर VLI Z म्हणजे हे करंट 40A आहे 1256V आपल्याला मिळाले आहे तर आपल्याला फक्त मग्नित्यूडमध्ये रस आहे म्हणून हे प्रत्यक्षात 40 सोबत गुणाकार होईल फक्त ते तपासा आणि √5 2 31 4 2 जे काही येईल ते तपासा ते 1256V असेल येथे फक्त मग्नित्यूड लिहिले आहे हे प्रत्यक्षात आहे जर मी ते बार बनवावे येथे 1256V घेतले तर आता कॉइलचा Q ते 31 45 असेल कारण ते XL 31 4 आहे आणि R हे 5 आहे म्हणून ते 6 हे असे आहे ज्याला मुळात आपण कॉइलचा Q0 म्हणतो तर ते XL आहे XL मुळात LωR आहे तर Lω प्रत्यक्षात 31 45 म्हणून 6 3 इतका आहे आणि बँडविड्थ f0Q0 1006 3 16Hz तर ही साधी गोष्ट आहे आता उदाहरण 4 R 50 Ω L 0 05 हेन्री C 20 मायक्रोफॅरड व्होल्टेज V 100 अँगल 0V एक व्हेरिएबल फ्रिक्वेंसीसह लागू असलेले सिरीज सर्किट आहे फ्रिक्वेंसी येथे व्हेरिएबल आहे व्हेरिएबल फ्रिक्वेंसीसह इंडक्टरमधील मॅक्सीमम व्होल्टेज शोधा आता Z√R 2 Lω 1ω C 2 म्हणजे XL XC 2 त्यामुळे करंट I मग्नित्यूड Vमग्नित्यूड √R 2 Lω ω C 2 असे असेल तर L मधील व्होल्टेजचे मग्नित्यूडVL I Lω असेल वेळ 13 39 पहा मग्नित्यूड म्हणजे याचा अर्थ I XL XL चा वेग वाढवत आहे म्हणून XL Lω तर ते ω L V√R 2 Lω ω C2 असेल तर डेरीवेटिव d VLd ω0 सेट केले ω च्या संदर्भात या समीकरण 1 चे डेरीवेटिव घ्या तर आणि 0 असे मानून आणि ω साठी सोडवा आपल्याला जेव्हा VL जास्तीत जास्त असतो तेव्हाचे ω चे मूल्य मिळते म्हणजे याचा अर्थ d VLd ω हे असेल हे सरलीकृत आहे कृपया थोडे स्वतः करा मला म्हणायचे आहे की हे XL ω 2 ते विस्तारित केले आहे आणि येथे √ ठेवा म्हणजे 2 12 कारण ते ω V हे एक आहे म्हणून 1R नंतर डेरीवेटिव घ्या डेरीवेटिव आणि सरलीकृत केल्यास R 2 2 LC 2ω 2 C 20 मिळेल याचा अर्थ ω1√L C √22 R 2 CL असेल परंतु आपल्याला माहित आहे की आपण Q0ω0 LR हे काढले आहे की Q0 1ω0 C R हे माहित आहे जे आपण देखील केले आहे आणि जर आपण Q0 Q0 ला गुणाकार केला तर Q0 21R 2 C मिळेल हे देखील आपण शोधले आहे हे देखील आपण काढले आहे याचा अर्थ ही संज्ञा या R 2 CL1Q0 2 ची परस्पर रिसिप्रोकल आहे तर येथे 2 ठेवा ते 1Q0 2 असेल या सर्व गोष्टी आपण मिळवल्या आहेत याचा अर्थ सबस्टीत्युशन केल्या नंतर ω 1√LC√2Q022 Q02 1 असेल म्हणून 5 समीकरण दर्शवते की उच्च Q साठी L वरील जास्तीत जास्त व्होल्टेज या ω0 वर 1√L C अंदाजे येते Q खूप जास्त आहे जर Q खूप जास्त असेल तर अंदाजे 2 Q0 2 असेल तर Q0 नंतर हे खूप जास्त आहे म्हणून ही संज्ञा 1 बनेल त्या बाबतीत जर ते 1√L C असेल तर ते अंदाजे मूल्य 1√L C आहे आता जर Q जास्त असेल तर R आणि C मधील मॅक्सीमम व्होल्टेज ω0 वर मिळेल जी रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आहे तर कमी Q सह मॅक्सीमम VC हा ω0 च्या खाली येतो आणि VL मॅक्सीमम ω0 च्या वर येते हा एक छोटासा एक्सरसाईज् आहे या समीकरनाकडे पहा आणि कमी Q सह मॅक्सीमम VC हा ω0 च्या खाली येतो आणि VL मॅक्सीमम ω0 च्या वर होतो हा एक छोटासा एक्सरसाईज् आहे हे आपण आधीच रेझोनन्ससाठी केले आहे आता समीकरण 2 पासून म्हणून ω √22 L C R2 C2 असे लिहिणे सुलभ करू शकते मग या समीकरणातून आता हे समीकरण मिळाले समीकरण 2 वरून आपण असे लिहू शकतो तर C RL सर्व मूल्ये दिली आहेत ती या मध्ये भरू सर्व काही दिले आहे तर ω1414 रेडियन पर सेकंड हे उत्तर मिळेल जेव्हा dVLd ω0 घेतो तेव्हा हे उत्तर आहे ज्यासाठी इंडक्टरमध्ये व्होल्टेज जास्तीत जास्त असेल तर म्हणून XLLω 70 4 Ω असे आहे आणि नंतर Z R jXL XC असेल म्हणून I VZ आपल्याला 100 कोन 61 2° ची मग्नित्यूड मिळते म्हणून 1 635A असेल तर कृपया ω मिळवण्यासाठी या सर्व गोष्टींचे कॅल्क्युलेशन करा म्हणून VL max I XL असेल XL 70 7V आहे हे उदाहरण अतिशय मनोरंजक आहे तर हे VL max आहे तर आता उदाहरण 5 या प्रकरणात हे पॅरलल सर्किट आहे हे एक इंडक्टिव्ह सर्किट आहे म्हणून 8 j 6 Ω आणि हे कॅपेसिटिव्ह सर्किट 8 34Ω आहे परंतु हा C म्हणजे C XC बदलत आहे C शोधावे लागेल ज्यामुळे रेझोनन्स ω0 5000 रेडियन पर सेकंड असेल तर या प्रकरणात हा प्रॉब्लेम अगदी सोपा आहे कारण ω0 दिलेली आहे तर पॅरलल सर्किटमध्ये तर Y 18 j 6 18 34 j XC आहे म्हणून आता याला न्यूमरेटर आणि डीनोमिनेटर यांना 8 j6 ने गुणाकार करा येथे न्यूमरेटर आणि डीनोमिनेटर यांना 8 34 j XC ने गुणाकार करा मग सरळ करा हा रियल भाग मिळेल आणि हा इमेजनरी भाग मिळेल आणि रेझोनन्समध्ये हा इमेजनरी भाग 0 असेल म्हणून जर हा भाग 0 असेल तर XC69 5 XC 2 61000 असेल जर आपण ते सोडवले तर XC ची दोन मूल्ये मिळतील त्यामुळे XC 8 35 Ω म्हणजे 1 ω0 C तर जर सोडवले तर आता ω0 5000 रेडियन पर सेकंड दिलेले आहे तर समजा C 24 मायक्रोफॅरेड मिळेल हे उत्तर आहे आता या सर्किटसाठी RL आणि RC शोधायचे आहे ज्यामुळे सर्किट सर्व फ्रिक्वेन्सीमध्ये रेझोनेट होते सर्व फ्रिक्वेन्सीचा अर्थ असा आहे की येथे आपण काढले आहे की आपण ज्याला 1√L C काही घटक असे म्हणतो आता जर आठवत असेल की ते √L C आहे ω समान आहे असे म्हणा तर RL2 LCRC 2 LC असे काहीतरी आहे जर RL2RC2 LC असेल तर ते प्रत्यक्षात सर्व फ्रिक्वेन्सीवर रेझोनेट करेल आहे कारण हे √ येते ते प्रत्यक्षात 00 अपरिभाषित होईल तर ते सर्किट सर्व फ्रिक्वेन्सीमध्ये रेझोनेट करेल या स्थितीत RL आणि RC काय आहे ते शोधावे लागेल म्हणून उत्तर येथे दिले नाही मी मुद्दाम उत्तर लिहिले नाही तेव्हा कृपया ते केव्हाही करा मला उत्तर कळवा मी योग्य उत्तर सांगेन तर यासह या रेझोनन्स भाग संपला आहे तर काही वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे जी आपण पाहिली त्या नंतर अगदी सोपी गोष्ट म्हणजे आपण पाहिलेल्या DC सर्किटसाठी मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम आहे तर AC सर्किटसाठी देखील अगदी सोपे आहे आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम पाहू याबद्दलची संकल्पना DC पासून आहे जी आपण आधीच सुरू केली आहे तर AC साठी आपण थोडे पाहू तरAC सर्किटसाठी हे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम आहे आता 3 केस आहेत तर केस 1 लोड व्हेरिएबल रेझिस्टन्स RL आहे असे समजा हा सर्किटसाठी व्होल्टेज सोर्स V0 दिला आहे पोलारिटी चिन्हांकित केली आहे या मधून वाहणारा करंट I आहे DC सर्किटच्या बाबतीत कारण DC सप्लायमध्ये याला R Thevenin आणि हा याला V Thevenin असे म्हणतात तर येथे देखील समजा की हे दिले आहे आणि नंतर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमसाठी RL चे मूल्य काय असेल म्हणून जर करंट मग्नित्यूड पाहिले तर I हा अंदाजे Vg च्या इतका होईल अंदाजे अँगल 0° असेल Vg अँगल 0° आहे आणि इथे काही गोंधळ नसावा तर हे Vg अँगल 0° असेल जे आपण मग्नित्यूडमधे घेतले आहे तर करंट I Vg R g RL j x g आहे तर हे करंट मग्नित्यूड आहे आता जरा थांबा हे प्रत्यक्षात दिलेले फेजर आहे मग आपण अँगल 0° ठेवतो कारण मी Vg अँगल 0° सांगितले आहे हे एक फेजर आहे कारण आपण j ला ठेवले आहे म्हणून ते फेजर आहे मग्नित्यूड नाही आता जेव्हा मग्नित्यूड घ्याल तेव्हा पूर्ण घ्याल हे Vg√R g RL 2 x g 2 आहे तर हे मग्नित्यूड आहे म्हणून प्रत्यक्षात RL मधील पॉवर नेहमीच I2RL मग्नित्यूडमध्ये असते तर हे Vg 2 RLR g RL 2 x g 2 असू शकते आता मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमसाठी dPdRL0 जर ते सोडवले आणि 0 केले तर RL 2 मिळेल R g 2 x g 2 मिळेल म्हणजे RL √R g 2 x g 2 आणि ते Zg ची मग्नित्यूड आहे कारण Zg rg jxg देण्यात आले होते म्हणून त्याची मग्नित्यूड Zg √R g 2 x g 2 आहे म्हणूनच RL Zg ची मग्नित्यूड आहे आणि जर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमप्रमाणे x g0 असेल तर नैसर्गिकरित्या RL Rg असेल तेथे आपण त्या बाबतीत करतो तो RL DC सर्किट सारखीच होती तर हे प्रत्यक्षात या सर्किटसाठी याचा अर्थ लक्षात ठेवणे आवश्यक आहे या प्रकारच्या सर्किटसाठी RL√R g 2 j x g 2mod g असेल परंतु कधीही RL R g असू शकत नाही ते √mod g √R g 2 असेल ते g √R g 2 x g 2 RL असेल तर आता केस 2 मग या प्रकरणात इम्पेडन्स ZL हा व्हेरिएबल रेझिस्टन्स आणि व्हेरिएबल रिअॅक्टन्ससह आहे तर येथे देखील हा Vg अँगल 0° आहे अँगल येथे दर्शवला जात नाही येथे पोलारीटी दर्शविली आहे आणि हे समजा j x gR g j x g आहे हे v आणि j असे काहीतरी आहे हा करंट I आणि हे ZL हे व्हेरिएबल आहे RL आणि XL दोन्ही व्हेरिएबल आहेत म्हणूनच ते हेच येथे दिलेले आहे इम्पेडन्स ZL हा व्हेरिएबल रेझिस्टन्स आणि व्हेरिएबल रिअॅक्टन्ससह आहे आणि दोन्ही व्हेरिएबल आहेत म्हणून आपल्याला इम्पेडन्स याचे मूल्य शोधायचे आहे तर आता करंट I Vg Rg RL j x g j XL तर करंटची मग्नित्यूड येथे एक गोष्ट आहे तर I IVg√R g 2 RL 2 x g XL 2 ची मग्नित्यूड आता P I 2 RLVg 2 RLR g RL 2 x g XL 2 हे समीकरण 1 आहे तर हे समजण्यासारखे आहे तर आता जर समीकरण 1 मध्ये समजा RL आपण निश्चित धरले आहे P चे मूल्य जास्तीत जास्त असते जेव्हा x g XL असतो तर जर x g XL म्हटले तर याचा अर्थ x g XL 0 तर ही संज्ञा नाहीशी होईल म्हणून RL निश्चित ठेवल्यास पॉवर जास्तीत जास्त आहे तर त्या बाबतीत P चे मूल्य जास्तीत जास्त आहे कारण x g XL x g XL म्हणजे x g x g XL 0 म्हणजे ही संज्ञा तेथे नसेल तर त्या बाबतीत ते Vg 2RLR g RL 2 असेल जर RL निश्चित धरले गेले तर याचा अर्थ समीकरण 1 vg 2 RLR g RL 2 होईल हे समीकरण 2 आहे आता RL ला व्हेरिएबल म्हणून विचार करा DC सर्किट मध्ये RL व्हेरिएबल असेल केस 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा RL R g असेल तेव्हा लोडला मॅक्झिमम पॉवर दिली जाते पहिल्या केसमध्ये Xgf0 असेल तर RLR g असे देखील सांगितले त्या बाबतीत त्यामुळे मॅक्झिमम पॉवर लोड RL R g ला वितरित केली जाते जर RL R g आणि XL X g मग ZLRL j XL इथे सर्किट आहे आणि येथे प्रमेयाच्या जास्तीत जास्त भागासाठी XL x g भरा तर इथे जर आपण ते XL x g ठेवले तर ZLR g j x g नंतर ZLZg conjugate होईल कारण Zg प्रत्यक्षात Rg jxg आहे म्हणून Zg conjugate R g j x g म्हणूनच मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर प्रमेयासाठी जेव्हा RL आणि XL दोघेही व्हेरिएबल असतात तेव्हा ही मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरचीअट जी ZLZg conjugate आहे आता केस 3 या प्रकरणात या प्रकरणात ZL आहे जेथे ZL निश्चित आहे परंतु RL व्हेरिएबल आहे हे केस 3 आहे तर त्या प्रकरणात कृपया ते करा तर त्या प्रकरणात हे जोडा R g j x g XL मिळेल तर त्या परिस्थितीत काय होईल RL पूर्ण Zg j XL होईल तर RL असेल R g j x g XL हे स्वतः करू शकता म्हणून RL मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर प्रमेय असेल ते R g j x g XL असेल तर या तीन केस तेथे आहेत तर आता या गोष्टीमध्ये आपण काही सोपी साधी उदाहरणे तीन चार उदाहरणे घेऊ समजा आकृती 1 च्या वर्तुळात म्हणजे मी दाखवलेली आकृती 1 आहे लोड ZL मध्ये प्युअर रजिस्टन्स RL असतो RL चे असे मूल्य शोधा ज्यासाठी सोर्स जास्तीत जास्त पॉवर देते तर लोडला जास्तीत जास्त पॉवर P चे मूल्य देखील निर्धारित करा तर मला ते स्पष्ट करू द्या तर हे सर्किट दिले आहे हे 10 j 20 Ω आहे आणि हे ZL आहे RL दिले आहे याचा अर्थ तो मुळात फक्त RL आहे आणि हा सोर्स 50 अँगल 0°V आहे तर आपल्याला RLmod Zg माहित आहे तर ते मॉड 10 j 20 असेल म्हणून √10 2 20 2 म्हणूनIVg Zg RL असेल तर Zg 10 2 j 20 आणि RL आपल्याला 22 4 मिळाले म्हणजे ते 1 31 अँगल 31 7° अँपिअर असेल आणि PI 2 R म्हणून 1 31 2 RL22 4 म्हणजे ते 38 5 वॉट आहे हा एक अतिशय सोप्पा प्रॉब्लेम आहे त्याचप्रमाणे उदाहरण 2 या प्रकरणात ZLR j XL सह उदाहरण 1 ची पुनरावृत्ती करा RL आणि XL दोन्ही व्हेरिएबल आहेत म्हणजे मी हे उदाहरण पुन्हा सांगतो जेव्हा Z RL j XL जोडले जाते आणि सर्व डेटा तोच राहतो तर या प्रकरणात काय केले जाऊ शकते की एकूण इम्पेडन्स आपल्याला माहित आहे की या RL आणि XL दोन्ही व्हेरिएबल आहेत तर Zg 10 j 20 आणि j 20 होते म्हणून ZLZg conjugate जे 10 j 20 असेल अशा प्रकारे आपण सिद्धांतात पाहिले आहे एकूण इम्पेडन्स Zg ZL Zg हा 10 j 20 असेल आणि ZL हा 10 j 20 असेल म्हणून j 20 j 20 रद्द होते ते 20 Ω असेल म्हणून I2 5 अँगल 0° अँपिअर असेल आणि P I 2 R म्हणूनच I 2 हे 25 2 आहे आणि हे 10 आहे म्हणजे ते RL1 0 Ω असेल ते 62 5 वॅट असेल तर फक्त या स्थितीची पुनरावृत्ती करा फक्त लक्षात ठेवा मग सर्वकाही सोपे होईल तर आता आकृती 2 मध्ये दाखविलेल्या सर्किटमध्ये आणखी एक गोष्ट ही आहे रेझिस्टन्स Rg हा व्हेरिएबल आहे याचा अर्थ हा रेझिस्टन्स Rg 2 आणि 55 Ω च्या दरम्यान व्हेरिएबल आहे याचा अर्थ Rg प्रत्यक्षात असा आहे की R g या 2 आणि 55 Ω मध्ये आहे मग Rg च्या कोणत्या मूल्यामुळे टर्मिनल AB मध्ये मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होते हे टर्मिनल A आहे आणि हे B आहे आणि हे Rg व्हेरिएबल आहे RL 10 Ω आहे Xg हे 5 Ω आहे तर या प्रकरणात व्होल्टेज 10 अँगल 0° दिले आहे आकृती 3 मध्ये दाखविलेल्या सर्किटमध्ये टर्मिनल A आणि B मध्ये जोडलेला लोड RL व्हेरिएबल आहे आणि एक कॅपॅसिटीव रिअॅक्टॅन्स XC आहे तर हा प्रॉब्लेम प्रत्यक्षात मी सोडविला नाही हे शोधून काढावे लागेल तर हा एक एक्झरसाइज आहे तर उत्तर येथे दिले नाही तर हे प्रत्यक्षात सोडवण्यासाठी आहे मी ते इथे सोडवले नाही खरं तर सोडवा आता आकृती 3 मध्ये दर्शविलेल्या नेटवर्कमधील उदाहरण 4 समजा टर्मिनल A B मध्ये जोडलेल्या लोडमध्ये व्हेरिएबल रेझिस्टन्स RL आणि कॅपेसिटिव्ह रिअॅक्टन्स XC मी दाखवतो जे 2 Ω आणि 8 Ω मध्ये व्हेरिएबल आहे RL आणि XC चे मूल्य शोधा ज्यामुळे लोडला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होते मॅक्झिमम पॉवर P सुद्धा मोजावा लागेल हा प्रॉब्लेम आहे आणि हे सर्किट आहे हे व्होल्टेज 50 अँगल 45° आहे हे 3 Ω आहे हे j XC व्हेरिएबल आणि हे RL आहे j XC आणि RL व्हेरिएबल आहे आणि हे 2 Ω j 10 Ω आहे हे दोन्ही व्हेरिएबल आहेत हा बिंदू A आहे आणि हा बिंदू B आहे आणि हे सर्किट आहे आता प्रश्न असा आहे की प्रथम v शोधायचा आहेसंदर्भ वेळ 3347 v म्हणजे आपण DC सर्किटसाठी सोडविले आहे तर v म्हणजे आधी हे काढा समजा ते तेथे नाही प्रथम ते काढून टाका म्हणून ते काढून टाकल्यावर करंट I काय आहे ते शोधा तर मी येथे करंट लिहित आहे करंट I 50 अँगल 45° 3 2 j10 आहे हे करंट I आहे कारण हे तेथे नाही कारण आपण पुन्हा ओपन करत आहोत तर हा करंट I आहे म्हणून एकदा करंट मिळाला म्हणून हे ओपन सर्किट आहे मी पुन्हा सर्किट काढत नाही तर हा VAB आहे हा v आहे कारण हे ओपन सर्किट आहे यात काहीच नाही तर हा A आहे हा B आहे म्हणून तो VAB v आहे तर हा करंट आहे हा करंट आहे हे व्होल्टेज आहे जे मला माफ करा हे इम्पेडन्स आहे जे 2 0 Ω आहे तर तीच गोष्ट येथे 50 अँगल 45° लिहिलेली आहे हे 3 5 j 10 तर हे 5 j 10 2 j 10 2 j 10 आहे हे v आहे तर मला ते स्पष्ट करू द्या तर आपल्याला 45 6 अँगल 60 3° मिळेल जेव्हा हा एक नसेल तेव्हा हा बिंदू हा ओपन असेल याचा अर्थ असा DC सर्किट सुरू झाले आहे तर ते 3 ओपन 2 j 2 म्हणजे पॅरलल असेल तर Z 3 2 j 10 3 2 j10 असेल तर हा Z आहे तर Z शोधल्यास तर हे Z 2 64 j 0 72 म्हणतो मग समतुल्य सर्किट हे V 45 6 अँगल 60 आणि हा Z 2 64 j 0 72 आहे आणि दोन्ही व्हेरिएबल आहेत RL आणि X देखील व्हेरिएबल आहेत तर दोन्ही व्हेरिएबल असल्यास मॅक्सीमम पॉवर तर मॅक्सीमम पॉवर ट्रान्स्फर ZLz जाणून घ्या या प्रकरणात काँजुगेट कारण हे Z आहे तर हे काँजुगेट आहे म्हणून ते 2 64 j 7 2 Ω असेल परंतु आता XC 2 Ω आणि 8 Ω दरम्यान व्हेरिएबल आहे तर XC चे सर्वात जवळचे मूल्य 2 Ω आहे कारण आपल्याला प्रत्यक्षात ते 0 72 आहे परंतु XC फक्त 2 Ω आणि 8 Ω दरम्यान व्हेरिएबल आहे तर सर्वात जवळचे मूल्य फक्त 2 Ω आहे कारण ते 0 तर सर्वात जवळचे मूल्य 2 Ω आहे म्हणून XC 2 Ω घेतले जाते म्हणून RLmod Zg j XC आधीच केले आहे RL आणि XL व्हेरिएबल आहेत हे विसरून जा तर या प्रकरणात ते 2 64 j 7 2 j XC 2 Ω घेतले जाईल म्हणजेRL 2 93 Ω होईल म्हणून Z T हा zZL होईल Z 2 64 j 0 72 हा आहे आणि ZL 2 93 j2 होईल कारण काही रेंज दिली आहे येथे काहीतरी मिळाले येथे काहीतरी मिळाले परंतु 2 आणि 8 दरम्यान XC जवळचे मूल्य 2 आहे म्हणून आता ZT ला हे मूल्य मिळाले मग मला हे ZT 8 अँगल 73 3° अँपिअर मिळेल आणि पॉवर 8 22 93 म्हणजे 187 5 वॅट असेल